पेशी संवर्धन तंत्रज्ञानाच्या व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाचव्या आठवड्यातील पाचव्या व्याख्यानांमध्ये आलो आहोत जर तुम्हाला आठवत असेल आपण शेवटच्या व्याख्यानांमध्ये काय बोललो होतो तर आपण एक बाब लक्षात घेतली होती एक कंपनी आहे आणि ती काही औषध हे अल्झायमर रुग्णांवर सादर करू इच्छिते आणि काही गृहितक लक्षात घेऊन व त्याचबरोबरीने विश्लेषणाची मापदंड मांडून आपण असे लक्षात घेतले की हे औषध वापरल्यानंतर स्यनाप्सेसची संख्या वाढू शकते किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर स्यनाप्सेसच्या बटनांची संख्या ठराविक प्रमाणात वाढू शकते या सर्वांमधून जाताना आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या असतील की काही पैलू असे आहेत की ज्यांच्या अनुषंगाने इन विट्रो स्तरावर थोडीशी जास्त अशी प्रगतशील मॉडेल सिस्टिम विकसित व्हायला हवी जर तुम्हाला आठवत असेल तर आपण एका मुद्द्यावर आलो होतो आणि तो मुद्दा म्हणजे मॉडेल सिस्टीम चे नेटवर्क हे असे नेटवर्क आहे की जे एखाद्या विशिष्ट दिशेला माहिती पुरवतात दुसरे म्हणजे 3 डायमेन्शनल नेटवर्क विकसित करू शकतो म्हणजे 2 डायमेन्शनमधून 3 डायमेन्शनमध्ये आणि तिसरी उदयोन्मुख संकल्पना म्हणजे की कुठल्या गोष्टी बनवण्यासाठी हा विचार केला पाहिजे खरेतर गर्भातील हिप्पोकॅम्पस संवर्धन की जे आपण एका गर्भवतीच्या 18 किंवा तिच्या 22 23 दिवसाच्या गर्भापासून मिळवले होते अल्झायमर सिस्टीम च्या पडताळणीसाठी जी मॉडेल सिस्टिम 18 दिवसाच्या गर्भापासून तयार केली होती ती चांगली होती का तर हे सर्व आपल्याला भविष्यातील निराकरणासाठी शोध घ्यायला लावते तर भविष्यातील निराकरणासाठीचा जो शोध आहे तो आपण मुख्य उद्दिष्टापासून सुरू करू ते म्हणजे प्रौढांच्या हिप्पोकॅम्पस मज्जातंतू चे 3 डायमेन्शनल पॅटर्न नेटवर्क की तिच्यावर आपण चाचणी करू शकू तर मी आता हे सर्व एकत्र ठेवतो तर आपण पाचव्या आठवड्यामध्ये पाचव्या लेक्चर मध्ये आहोत आपल्याला हवे असलेले उद्दिष्ट म्हणजे प्रौढांच्या हिपोकॅम्पस मज्जातंतूंचे 3 डायमेन्शनल पॅटर्न नेटवर्क प्रौढांमधील हिपोकॅम्पस मज्जातंतूंचे 3D पॅटर्न नेटवर्क हे औषधे चाचणी करण्यासाठी योग्य असते किंवा तुम्ही असे म्हणू शकता की अल्झायमर आजाराच्या विरुद्ध ही एक प्रकारचे पात्रता असलेली औषध आहे आणि खरेतर याबाबतीत आपण एक प्रकारचे शक्य असलेले मॉडेल सिस्टिम प्राण्यांच्या बाबतीत वापरतो परंतु येथे तीन शक्यता आहेत तिच्या सुरुवातीला उंदरा पासून मिळतात आणि शक्य झाले तर काही परिस्थितीमध्ये परवानगी मिळाली तर शस्त्रक्रियेद्वारे मानवी मज्जातंतू मिळवू शकतो तर प्रथमतः एक कट घेऊ तो असेल A किंवा B आणि तिसरा असेल c आपण याच्या बद्दल बोलणारच आहोत की आपण कशाप्रकारे मानवी मज्जतंतू मिळवू शकतो उदाहरणार्थ येथे एक मेंदूच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालली आहे तर ज्या वेळेस तुम्ही हे काढता त्यावेळेस मेंदूमधील काही चांगले टिशू सुद्धा त्याबरोबर निघून जातात तर जर आता तुमच्याकडे कौशल्य असेल आणि तुम्हाला तांत्रिक माहिती असेल तर तुम्ही टिशू शस्त्रक्रियेच्या खोली मधून नक्कीच बाहेर काढू शकता आणि त्यावर प्रक्रिया करू शकता तर आता मी जिवंत मज्जतंतू चा एक विशिष्ट प्रकारचा भाग वापरू शकतो म्हणजेच खरं तर तुमच्याकडे एका मानवी मज्जातंतू चे संवर्धन आहे तर आपण पुन्हा याकडे येऊ आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुमचे स्त्रोत बदलत आहे तर तुम्ही तुमचा स्त्रोत हा फिटस पासून बदलून थेट अडल्ट केला आहे तुम्हाला आठवत असेल आपण फिटस मधील हिप्पोकॅम्पस बाबत बोललो होतो तो अतिशय नाजूक असा F18 टिशू आहे फक्त येथे अडल्टमधून मिळालेल्या थोडासा मोठा आहे तर तो काही यांच्या सारखा दिसेल जर हा टिशू आपण फिटस मधून मिळालेल्या टीशुशी तुलना केला तर त्याला आपण असे मेकॅनिकल रूट पासून वेगळे करू शकत नाही तर या फिटस मधील दिसला तुम्ही मेकॅनिकल पद्धतीने वेगळे करू शकता तर दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला एका अडल्ट हिपोकॅम्पस न्यूरॉन्स चे कल्चर हे अडल्ट सेल कल्चर म्हणून वाढवायचे असेल तर तुम्ही ते मेकॅनिकल पद्धतीने करू शकत नाही तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एका पायरी ची गरज आहे ती म्हणजे एन्झाईमचा वापर आता ज्या वेळेस आपण एन्झाईमचा पायरी बद्दल बोलतो तर कुठल्या प्रकारचे एन्झाईम हे टिशू साठी योग्य असेल मी असे म्हणेल की जे एन्झाईम वापरले जाईल ते पेशीला कमीत कमी नुकसान पोहोचवेल कारण ह्या हिप्पोकँपाल न्यूरॉनची पुनरुज्जीवन क्षमता ही खूप मर्यादित असते ठीक आहे जर आता तुम्हाला इथे माहित असेल की पुनरूज्जीवन क्षमता ही या टिशूची खूप कमी असते तर तुम्ही या टिशूला कमीत कमी नुकसान होऊ शकते याची काळजी घ्याल तर एन्झाईमची प्रक्रिया म्हणून जे एन्झाईम येथे विशेषतः वापरले जाऊ शकते ते म्हणजे पापेन खूप कमी प्रमाणाची मात्र मी येथे सुचवेल आणि त्याबाबत मी काही तुम्हाला संदर्भ देऊ इच्छितो आणि तेथे तुम्ही पाहू शकता ही पापेनची ही मात्रा तुम्हाला कशी उपयोगी ठरू शकते तर पापेन हे एक एन्झाईमॅटिक डीसोसिएशन कार्य करेल तर तुम्ही काय कराल तुम्हाला वेळ ऑप्टिमाइझ करून घ्यावे लागेल सर्वात प्रथम तुम्हाला प्रमाणाचे ऑप्टिमाइजशन करून घ्यावे लागेल त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वेळ येते यासारखीच दुसरी गोष्ट म्हणजे तापमान कधी कधी तुम्हाला तापमान वाढवावे लागेल परंतु मला काळजी सुद्धा घ्यावी लागेल की तुम्ही हे नियमित करू शकता जर तुम्हाला हे वॉटर बाथ मध्ये करायचे असेल तर तुम्हाला करून घ्यावे लागेल की ते तापमान 4 डिग्री असायला हवे की 20 डिग्री असायला हवे हे तुम्हाला तुमच्या वेळेच्या ऑप्टिमाइजशनवरून ठरवावे लागेल तर ज्या वेळेस एकदा तुम्ही हे सर्व मापदंड ऑप्टिमाइज करून घ्याल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही मेकॅनिकल पद्धतीने या फिटस मधील टीशूचे डीसोसिएशन करू शकता अशा परिस्थितीमध्ये येथे खूप सार्या महत्त्वाच्या पेशी उपस्थित असतात तेथे पिरॅमिडल न्यूरॉन आहेत आणि नव्यानेच उदयास येणाऱ्या ग्लीअल पेशी म्हणजे त्याला आपण एस्ट्रो साईट म्हणतो वर्षानुवर्षे काम करणारे जे काही असेल ते सेल कल्चरिस्ट आहेत आणि विशेषता असे लोक हिचे चांगल्याप्रकारे न्युरल सेल कल्चर करतात त्यांनी आता न्यूरॉन साठी ऑप्टिमाइझ मिडीयम तयार करायला हवे न्यूरॉन साठीचे मिडीयम म्हणजे काय तर मिडीयम म्हणजे ज्यामध्ये फक्त न्यूरॉन्स चांगल्या पद्धतीने वाढू शकतात जर आपण त्याची तुलना ग्लीअल पेशीसोबत केली विशेषता आपण आता या मुद्द्यावर आलो आहोत की आपल्या मेंदूमध्ये ग्लीअल पेशी आणि नूरोन आहेत ह्या ग्लीअल पेशी विविध कार्य करतात जर त्या ओलीगोडेंड्रोसाईट असतील तर त्या मायलिनेशनला मदत करतात जर त्या श्वान पेशी असतील तर द्या सेंट्रल नर्वस सिस्टम ला बाहेरून माय नेशन करायला मदत करतात जर त्या एस्ट्रो साईट असतील तर त्या होमिऑस्तासिस करण्याला मदत करतात त्याचबरोबरीने जास्तीचे न्यूरोट्रान्समीटर आणि त्याच्याशी संबंधित न्यूरो ट्रान्समीटर टॉक्साईसिटी टाळण्यास मदत करतात तर ज्या वेळेस आपण विकसित होणाऱ्या मिडीयम बद्दल बोलत असतो त्यावेळेस कोणीही मिक्स कल्चर बनवू शकते की जे रियल लाइफ कल्चरशी एकदम जवळ असते पण ज्यावेळेस तुम्ही हे असे कल्चर करता तर जास्तीत जास्त विभाजित होऊ शकत नाही पण ग्लीअल पेशी ह्या जास्त दराने विभाजित होऊ शकतात जसे कल्चर तुम्हाला जास्त कालावधीसाठी ठेवायचे असेल तर ग्लीअल पेशी या न्यूरॉन पेक्षा जास्त वाढतात तर खऱ्या अर्थाने खूप सार्या गोष्टींमध्ये स्पर्धा करू शकतात कारण विभाजन करण्यासाठी ते जास्तीत जास्त न्यूट्रीयंटस घेतात त्याचबरोबरीने हे संपूर्ण कल्चर ग्लीअल पेशींनी भरून जाईल आणि हे कल्चर तुम्ही जास्त कालावधीसाठी ठेवू शकत नाही पण जर खरोखरच तुम्ही मिक्स कल्चरच्या बाबतीत विचार करत असाल तर तुम्हाला काही ऑप्टिमाइझ पद्धतींचा विचार करावा लागेल तर तुम्ही कुठल्या प्रकारे खात्री करून घेऊ शकता की ग्लीअल सेल्स ची संख्या मर्यादित ठेवू शकाल की जे पुढे वाढणार नाहीत तुम्हाला माहित असेल हे तुम्ही हे कल्चर हाताळू शकत नाही पण मला येथे सांगावेसे वाटते की जर तुम्ही नेमक्या परिस्थितीची नक्कल जर केली तर तुम्हाला देते खूप कमी प्रमाणात ग्लीअल सेल्स मिळतील आणि हे खऱ्या जीवनाचा परिस्थितीशी अगदी जवळ असेल आणि हे त्या हिपोकॅम्पस न्यूरॉन्स च्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी वरती प्रभाव टाकते फिटल हिपोकॅम्पस न्यूरॉनच्या वाढीसाठी साधारणता लागणारे मिडीयम आहे त्याला आपण न्यूरो बेसल मिडीयम म्हणतो तुम्ही हे ऑनलाईन जाऊन तपासू शकता न्यूरो बेसल मीडियम हे घटकांचे बनलेले आहे ज्याला आपण B27 म्हणतो हे मिडीयम ग्रेगोरी ब्रेवेर ने विकसित केले आहे त्यावेळेस तो सदर्ण इल्लिनोइस युनिव्हर्सिटी येथे होता सुरुवातीला त्याने B10 किंवा 6 असे काहीतरी मिडीयम विकसित केले आणि त्यानंतर त्याने B27 हे बनवले येथे B27 मधील 27 म्हणजे सत्तावीस वेगळ्या प्रकारचे घटक त्यामध्ये आहेत हे प्राथमिकपणे सेंट्रल नर्वस सिस्टम ला मदत करतात आणि न्यूरॉन्सची वाढ होते खरंतर असे सिद्ध झाले की हे काही एक्साईटेबल्स जसे की मसल सेल्स त्याचबरोबरीने कार्डिऍक सेल्स यांच्या वाढीसाठी सुद्धा महत्त्वाचे ठरते परंतु एकदम सुरुवातीला हे हे विशेषतः हिपोकॅम्पस न्यूरॉनच्या किंवा मेंदूमधील विविध न्यूरॉनच्या वाढीसाठी वापरले गेले आणि आता तुमच्याकडे 2 दोन घटक आहेत तर न्यूरोबेसल हे सोडियम बायकार्बोनेट चा वापर करून बफर केले जाऊ शकते तर आता तुम्हाला CO2 इनक्यूबेटर वापरावे लागेल CO2 इन्क्युबेटर मध्ये 5 टक्के CO2 असतो की जो एम्ब्र्योनिक हिप्पोकॅम्पस किंवा कोणत्याही हिपोकॅम्पस कल्चरसाठी वापरता येते त्याला अँटिबायोटिक आणि अँटिमयकॉटिक असे दोन घटक दिले जातात आणि अजून एक घटक टाकला जातो तो म्हणजे ग्लूटामॅक्स ग्लूटामॅक्स हा साधारणतः ग्लुटअमाईनचा डायपेप्टाइड आहे तुम्हाला हा घटक वापरणे गरजेचे आहे कारण हाच घटक अतिवेगाने खराब होतो आता कुठेतरी एका मुद्द्याला जर तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञानाबाबत माहित असेल तर सुरुवातीला इनविट्रो जीन म्हणून विकसित केले गेले परंतु 2 ग्लूटमाईन म्हणजे हा एक असा अमायनो ऍसिड आहे की ज्यामध्ये 2 ग्लूटमाईन हे पेप्टाइड बॉण्डने बांधले असतात आणि मग त्याला आपण ग्लूटमॅक्स असं म्हणतो वरवर पाहता ग्लूटमॅक्स हा ग्लूटमाईन पेक्षा तुलनात्मकरित्या जास्त शांत असा घटक आहे पण बाकी दृष्ट्या तो इतका जास्त महत्त्वाचा नाही म्हणजे माझा अर्थ असा आहे ही त्याची शेल्फ लाइफ खूप कमी असते त्यावेळेस तो मिडीयम मध्ये मिसळला जातो तर हे असे मिडीयम हे अशा प्रकारच्या या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यासाठी तयार केले गेले आहे परंतु खूप सुरुवातीचे काम जे आहे हे प्राध्यापक ग्रेगोरी ब्रेवेरने केले आहे आणि ही त्याचीच संपूर्ण कल्पना होती म्हणजे माझा अर्थ असा आहे की या प्र कारचे काम त्याने सादर केले आहे त्यामध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या अल्झायमर औषधांची चाचणी करण्यासाठीच केले आहे तर हे मिडीयम म्हणजे एम्ब्र्योनिक किंवा फिटस हिपोकॅम्पस कल्चर साठीच वापरतात आता या मिडीयम मध्ये काही बदल करण्यात आले आहेत यातील बरेच घटक जशास तसे आहेत फक्त त्याची फक्त त्याची उस्मोलारिटी बदलली आहे कारण या मिडीयम उस्मोलारिटी ही साधारणतः 215 ते 225 मिलीअस्मोल इतकी असते पण येथे अडल्ट हिपोकॅम्पस कल्चरसाठी लागणारी जी उस्मोलारिटी आहे ती जवळपास 260 ते 270 मिली अस्मोल इतकी असते तर ही संख्या एका प्रौढ उंदराच्या सेरिब्रोस्पायनल फ्लुइड पासून मिळाली आहे तर या मीडियमची जमेची बाजू म्हणजे ते फिटसच्या न्यूरोबेसलशी संबंधित आहे पण ते बाजारात येताना A साठी आले येथे A म्हणजे प्रौढ तर न्यूरो बेसल A आणि न्यूरो बेसल रेगुलर मध्ये त्यांच्या अस्मोमोलारिटीचा फरक आहे जर मला नेमके आठवत असेल तर न्यूरोबेसल A मध्ये सोडियम क्लोराईडचे जास्त कॉन्सन्ट्रेशन असल्यास तर प्रामुख्याने तुमच्याकडे न्यूरोबेसल रेगुलर आहे आणि आता तुम्ही आधी ठरल्याप्रमाणे थोड्या प्रमाणात Na Cl टाकाल तर त्याला तुम्ही न्यूरो बेसल A मध्ये बदलू शकता तसे पाहायला गेले तर यामध्ये प्रथमच मी एक ठराविक मिडीयम सांगितले आहे तर हेच मीडीयम थोड्याफार प्रमाणात तसेच राहते आता तुम्हाला पुढील पायरी माहिती असायला हवी ती म्हणजे यांचा एन्झाईमॅटिक डीसोसिएशन तर आता हा दिसोसिएशन शब्द ग्रेगोरी ब्रेवेरशीच निगडित आहे त्यांनी खूप सार्या परिस्थिती त्याने अनुकूल केल्या आहेत तिच्यामुळे त्याला डीसोसिएशन साठी अंदाजे तीस मिनिट लागतात आता तीस मिनिटानंतर आपण हिप्पोकॅम्पसचा पेशी डीसोसिएट केल्या न्यूरॉन त्यामध्ये पिरॅमिडल न्यूरॉन एक इंटरन्यूरॉन 2 ग्लीअल पेशीमध्ये एस्ट्रेग्लिया आणि ओलिगोडेंडरोसाइट्स त्यापैकी बऱ्याच त्या नष्ट होतात परंतु तुमच्याकडे अजूनही काही कॉन्टॅमीनन्तस आहेत की जे मायलिनेटिंग पेशी सारखे काम करतात तर आता तुम्ही येथे काय विचार करायला हवा आता तुमच्याकडे वेगवेगळ्या पेशींचे मिश्रण आहे तर तुमचे पुढील आव्हान असे असेल या सर्व पेशींना वेगळे करणे तुम्ही पाहू शकता की आपण एका उदाहरणावरून पेशींच्या कॉम्प्लेक्स कल्चरकडे चाललो आहोत तर मी आता येथे बंद करत आहे पुढील वर्गामध्ये पुढील आठवड्यात आपण काही मूलभूत गोष्टी पाहू आणि त्याच बरोबरीने विविध पेशी कशा वेगळे करायच्या आहे हे पाहू आणि हा नमुना असाच राहील फक्त पेशीचा प्रकार बदलेल